तर आतापर्यंत आपण DC सर्किट नंतर सिंगल फेज AC सर्किट्सचा अभ्यास केला आहे ज्याला आपण रेग्यूलन्स म्हणतो तसेच आपण पाहिलेला मॅक्सीमम पॉवर ट्रान्सफर थिओरी आणि थ्री फेज सर्किट्सचा देखील अभ्यास केला आहे आता मॅग्नेटिक सर्किट सुरू होईल पहिली गोष्ट अशी आहे की मॅग्नेटिक सर्किटमध्ये गोष्टी अगदी सोप्या दिसतील फक्त एक किंवा दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि पुढील गोष्टी सोप्प्या असतील विशेषत मॅग्नेटिक सर्किट कपलींगमध्ये म्हणून मुच्युअल कपलींग तर आणि ते समजून घ्यावे लागेल आणि गोष्टी खूप सोप्या आहेत तर प्रत्यक्षात फक्त एक मॅग्नेटिक सर्किट मॅग्नेटच्या सभोवतालच्या क्षेत्राला मॅग्नेटिक फिल्ड म्हणतात आणि या क्षेत्रात असे म्हणतात की तयार झालेला मॅग्नेटिक फोर्सचा परिणाम मॅग्नेट वापरून शोधला जाऊ शकतो तर ते आता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम जी आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये सर्व फिरणाऱ्या इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक मशीनचा आणि इलेक्ट्रो मेकॅनिकल डिव्हाइसेस तसेच ट्रान्सफॉर्मर सारखी स्थिर उपकरणे यासाठी सुद्धा एक आवश्यक घटक आहे तर आणि आपले मॅग्नेटिक फिल्ड हे प्रत्यक्षात एक कपलींग माध्यम आहे जे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सिस्टीम दरम्यान दोन्ही दिशेने एनर्जी इंटरचेंज करण्याची अनुमती देते म्हणून त्याला प्रत्यक्षात मॅग्नेटिक फिल्ड असे म्हणतात तर पुढे इलेक्ट्रिकल करंटचे मॅग्नेटिक इफेक्ट आहेत आता समजा इथे आता H ला मॅग्नेटिक फिल्ड इन्टेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फोर्स म्हणतात आणि प्रथम मी तुम्हाला सांगतो हा एक वर्तुळाकार कंडक्टर आहे आणि फ्लक्स लाइन आणि ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा या फ्लक्स लाईनचा अर्थ पेपर घ्या आणि करंट या प्लेनमध्ये किंवा पेपरमध्ये प्रवेश करत आहे तर जर ही करंटची दिशा असेल तर जर माझा अंगठा ही करंटची दिशा असेल तर फ्लक्स लाईन हे कर्लिंग फिंगर असेल तर ही करंटची दिशा आहे या फ्लक्सचा अर्थ असा आहे की करंट या प्लेनमध्ये म्हणजे पेपरमध्ये प्रवेश करत आहे आणि ही फ्लक्सची दिशा आहे म्हणून जर मी असे म्हणतो की करंट या प्लेनमध्ये म्हणजे पेपरमध्ये प्रवेश करत आहे तर ही फ्लक्सची दिशा आहे जी घड्याळाच्या दिशेने आहे आणि म्हणूनच ही एक फ्लक्स लाईन का आहे आणि म्हणूनच ही फ्लक्स लाईन घड्याळाच्या दिशेने आहे हा प्रत्यक्षात हा हॅन्ड रुल आहे म्हणून मला फक्त एक किंवा दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि हे येथून येथून कोठेही आहे ते काही अंतरावर घेतले जाते यालाच मॅग्नेटिक फ्लक्स लाइन म्हणतात तर खरं तर H ही मॅग्नेटिक फिल्ड इन्टेन्सिटी आहे किंवा कधीकधी त्याला मग्नेटायझिंग फोर्स म्हणतात आणि हे r आहे हे नंतर त्या r वर येईल ती रेडियस आहे तर या प्रकरणात मला ते स्पष्ट करू द्या तर प्रत्यक्षात H मॅग्नेटिक फिल्ड कंडक्टरभोवती एकसमान आहे म्हणून ते मुळात या बिंदूला टॅनजेन्शियल आहे आणि ते स्थिर राहते तर हा करंटच्या आसपासचा फ्लक्स आहे तर जे काही सांगितले येथे एक लांब सरळ कंडक्टर जो या प्लेनमधून करंट वाहून नेतो करंट सभोवतालच्या भागात मॅग्नेटिक फिल्ड तयार होण्यास कारणीभूत आहे फ्लक्स लाइन म्हणजे करंटच्या सभोवतालचा एक बंद मार्ग आहे असा की मग्नेटिक फोर्स लाईन भोवतीच्या सर्व बिंदूला टॅनजेन्शियल आहे हे H आहे H ही मॅग्नेटिक इन्टेन्सिटी किंवा मग्नेटायझिंग फोर्स आहे तर फ्लक्सची दिशा मी हॅन्ड रुल सांगितला आहे मी तुम्हाला फक्त समजावून सांगेन मी जे काही सांगितले तेच सर्व काही येथे आहे तर आता H हे कोजेटीव्ह करंट म्हणून परिभाषित केले आहे आपण नंतर कोजेटीव्ह करंट काय आहे याकडे येणार आहे फ्लक्स लाईनच्या पर युनिट लेंथ करंट जोडत आहे आता या प्रकरणात सममितीमुळे H प्रत्येक फ्लक्स लाइनच्या बाजूने युनिफॉर्म आहे तर हे प्रत्यक्षात आहे जर यामध्ये पाहिले तर या फ्लक्स लाईनला काँसेंट्रिक आणि युनिफॉर्म म्हणतात तर प्रत्येक फ्लक्समध्ये H प्रत्यक्षात टॅनजेन्शियल आणि युनिफॉर्म असतो तर या प्रकरणात सममितीमुळे H प्रत्येक फ्लक्स लाईन्सच्या बाजूने एकसमान आहे कारण रेडियस r मधील कोणत्याही फ्लक्स लाइनसाठी फ्लक्स लाईनच्या बाजूने H टॅनजेन्शियल आहे म्हणून H I 2 π r अँपिअर पर मीटर म्हणजे याचा अर्थ येथे आकृतीमध्ये फ्लक्स लाईनची रेडियस r आहे असे म्हणा ही फ्लक्स लाईनची रेडियस r आहे आणि ही युनिफॉर्म आहे ती एक वर्तुळाकार आहे तर त्याची सर्क्यमफरन्स 2 π r आहे जी प्रत्यक्षात l 2 π r आहे म्हणून H I 2 π r असेल ते अँपिअर पर मीटर हा अँपिअर रूल Ampere's rule आहे म्हणून मला ते स्पष्ट करू द्या तर हे खरे आहे ज्याला H I 2 π r अँपिअर पर मीटर असे म्हणतात जे अँपिअर रूल Ampere's rule आहे आता फ्लक्स डेन्सिटी B मीडियमची प्रॉपर्टी फील्ड इन्टेन्सिटीमुळे तयार झाली आहे तर हवेसाठी किंवा कोणत्याही मॅग्नेटिक प्रॉपर्टी नसलेल्या माध्यमासाठी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीमग्नेटायझिंग फोर्स हा रेशो एक कॉन्स्टंट आहे म्हणजे जर B ही फ्लक्स डेन्सिटी असेल तर ते टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर हे युनिट आहे आणि H मॅग्नेटिक फिल्ड अँपिअर पर मीटर किंवा नंतर अँपिअर टन पर मीटर पाहू जे B H कॉन्स्टंट आहे नंतर फ्लक्स डेन्सिटी मग्नेटायझिंग फोर्स हा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो आणि हा कॉन्स्टंट 0 म्हणून परिभाषित केला आहे म्हणून परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस किंवा मॅग्नेटिक स्पेस कॉन्स्टंट त्याला परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस किंवा मॅग्नेटिक स्पेस कॉन्स्टंट म्हणतात आणि 0 4 π 10 7 वेबर पर अँपिअर मीटर किंवा हे हेन्री पर मीटर एकतर वेबर पर अँपिअर मीटर हे युनिट किंवा हेन्री पर मीटर हे युनिट असेल तर B 0 H B ही फ्लक्स डेन्सिटी आहे ते 0 H आहे आणि ते वेबर पर मीटर स्क्वेअर आहे किंवा टेस्ला हे युनिट आहे तर फ्री स्पेस व्यतिरिक्त इतर सर्व माध्यमांसाठी प्रत्यक्षात B 0 r H तर जेथे r रिलेटिव परमियाबिलिटी आहे आणि r फ्लक्स डेन्सिटी इन मटेरियलफ्लक्स डेन्सिटी इन व्यक्युम म्हणून परिभाषित केले जाते तर ही एक डायमेन्शनलेस कॉन्टिटी आहे कारण नुमरेटर आणि डीनोमिनिटर देखील फ्लक्स डेन्सिटी आहे म्हणून ते मुळात डायमेंशनलेस कॉन्स्टंट आहे तर फ्लक्स डेन्सिटी इन मटेरियल फ्लक्स डेन्सिटी इन व्यक्युम तर r मॅग्नेटिक मटेरियलच्या प्रकारानुसार बदलते आणि हे फ्लक्स डेन्सिटीचा रेशो असल्याचे मी तुम्हाला सांगितले आहे त्याचे कोणतेही युनिट नाही ते डायमेंशनलेस आहे तसेच B H लिहू शकतो 0 ऐवजी कोणत्याही मटेरियलमध्ये H लिहू शकतो जे कोणत्याही विशिष्ट मटेरियलमध्ये आहे तर जेथे 0 r त्याला एपसॅल्यूट परमियाबिलिटी म्हणतात तर 0 r आणि युनिफॉर्म फ्लक्स डेन्सिटीसाठी क्षेत्रातून जाणारा फ्लक्स ∅ B A बी म्हणजे फ्लक्स डेन्सिटी समजा वेबर पर मीटर स्क्वेअर A हा एरिया आहे ते मीटर स्क्वेअर आहे तर ∅ B A ते वेबर आहे तर हे सोपे आहे हे सर्व साधे फॉर्म्युला आहेत जे B H 0 r आणि ∅ B A आता मॅग्नेटिक सर्किट आता आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या टॉरोइडल रिंगचा विचार करूया जेथे हा 1 पेक्षा जास्त असेल ते कदाचित लोह कदाचित कोबाल्ट आणि निकेल इ तर हे टॉरॉइडल रिंग आहे असे मानले जाते आता ही एक वर्तुळाकार रिंग आहे म्हणून आपण काय करूयात तर मीन पाथ घेऊयात हा प्रत्यक्षात मीन फ्लक्स पाथ आहे सरासरी अंतर घेईल तर येथून मध्यापर्यंत रेडियस म्हणजे कॅपिटल R आहे आणि हा मुख्य गोलाकार कोर आहे म्हणून तो डायमीटर d आहे जर त्याचा डायमीटर d असेल तर एरिया π 4 d2 असेल जर ते मीटर असेल तर हे मीटर स्क्वेअर असेल जर हे d मीटरमध्ये असेल हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे हे एक गोलाकार आहे हा मीन फ्लक्स आहे म्हणजे मीन फ्लक्स पाथ आता मला हे स्पष्ट करू द्या मला थोडे वर हलवू द्या आता जर या आकृतीमध्ये पाहिले तर या टोरॉइडल रिंगवर कॉईल गुंडाळली आहे आता प्रत्यक्षात त्यात प्रवेश करणारा हा करंट या रिंगमध्ये प्रवेश करत आहे ज्याला N इतके टर्न आहे म्हणून जेव्हा केव्हा आता इथे समजून घ्यावे लागेल की मी हे 1 ते 90° फिरवू शकत नाही मी सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे हा लिकेज फ्लक्स भाग देखील सोडवला जातो आणि नंतर हा मीन फ्लक्स पाथ आहे आता प्रश्न असा आहे की ही एक कॉइल आहे जर ही कॉइल असेल तर ही कॉइल अशी गुंडाळा आणि याप्रमाणे कॉइल पकडा आणि हा करंट येथे येत आहे आणि शेवटी करंट येथून बाहेर जात आहे तर जर कंडक्टरला याप्रमाणे पकडले तर ही मीन फ्लक्स पाथची दिशा असेल ही फ्लक्स पाथची दिशा आहे जर उदाहरणार्थ मी हे कंडक्टर पकडले आहे हे कॉइल अशाप्रकारे पकडले असेल तर ही फ्लक्स पाथची दिशा असेल म्हणून जर मी ते यासारखे बनवले तर म्हणूनच ही दिशा असेल म्हणजे मी करंटच्या दिशेने पकडले आहे आणि मग हा अंगठा फ्लक्स पाथची दिशा असेल तर या प्रकरणात जर ते यासारखे हाताने बनवले जर या वाइंडिंगला हाताने पकडले तर अंगठा फ्लक्स पाथची दिशा असेल तर हा मीन फ्लक्स पाथ आहे आणि तेथे काही लीकेज होईल म्हणून ही लाईन देखील काही लीकेज फ्लक्स पाथ आहे तर ती प्रत्यक्षात येत आहे जर ती हाताने पकडली तर त्याची दिशा अंगठ्याच्या दिशेप्रमाणे असेल तर हे प्रत्यक्षात I आहे आणि हे N टर्न आहे आणि फ्लक्स पाथची दिशा समजून घेण्याची ही एकमेव गोष्ट आहे तर आणि हा मीन फ्लक्स पाथ आहे जो काही कोर घेईल त्याला मीन रेडियस किंवा मीन लेन्थ म्हणतात समजा उदाहरणार्थ येथून समजा या याची जाडी समजा मीन पाथ असल्यास येथून येथे मीन पाथ काढा कारण हा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आहे असे गृहीत धरले जाईल म्हणजे मीन हा मीन फ्लक्स पाथचे अनुसरण करेल तर हा मीन फ्लक्स पाथ आहे तर फ्लक्स लाईनची दिशा नंतर दर्शवेल जी डीसी सर्किट व्होल्टेजच्या करंट रेसिस्टन्सशी साधर्म्य आहे ज्याला मॅग्नेटिक सर्किट असे म्हणतात तर याचा अर्थ ही एक रेडीयस म्हणजे रेडीयस R वर्तुळाकार क्रॉस सेक्शनचा डायमीटर d आहे तर या प्रकरणात कोर म्हणून ओळखली जाणारी रिंग गुंडाळलेल्या कॉइलने एक्साईट केली जाते जी N टर्नसह करंट वाहते तर याचा अर्थ कोरमधील फ्लक्स लाईन्स Fm N I चा करंट जोडतात तर हे प्रत्यक्षात येथे आहे टर्नची संख्या N आहे हा I आहे तर मॅग्नेटाइझिंग फोर्स किंवा कधीकधी m m f म्हणतात म्हणजे करा Fm N I अँपिअर टर्न जर I अँपिअर आहे आणि N टर्न आहे तर ते युनिटी अँपिअर टर्न असेल आता मी तुम्हाला सांगितलेला कोजेटीव्ह करंट आहे या कोजेटीव्ह करंटचा अर्थ म्हणजे मग्नेटीक सर्किटमध्ये मग्नेटीक फ्लक्स होण्याचे कारण आहे म्हणूनच हा एक कोजेटीव्ह करंट आहे म्हणून हा फ्लक्स स्थापित करतो म्हणून याला मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणून ओळखले जाते कधीकधी त्याला m m f असे म्हणतात म्हणून मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स तर Fm प्रत्यक्षात मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आहे कधीकधी त्याला m m f असे म्हणतात तर सिमेट्रीप्रमाणे या कोरमध्ये H कॉन्स्टंट आहे कारण ती प्रत्येक फ्लक्स लाईनला गोल असते आणि मीन फ्लक्स लाइन म्हणजे रेडीयस कॅपिटल R मॅग्नेटाइझिंग फोर्स किंवा मग्नेटीक इंटेनसिटी हे H NI 2 π R असे लिहिले जाऊ शकते आधी I 2 π r लिहित होतो परंतु येथे टर्नची संख्या N आहे म्हणून H NI 2 π R म्हणून NI अँपिअर टर्न आहे आणि ही लांबी आहे म्हणून अँपिअर टर्न पर मीटर आणि नंतर N I Fm येथे Fm N I परिभाषित केले आहे तर येथे ते भरा ते Fm 2 π R अँपिअर टर्न पर मीटर असेल किंवा H Fm l अँपिअर टर्न पर मीटर लिहू शकतो प्रत्यक्षात l मीन फ्लक्स पाथची लेंथ म्हणजे 2πR इतका सर्क्यम्फरेन्स आहे तर H Fm l आहे तर पुढे मीन फ्लक्स डेन्सिटी आहे B H हे माहित आहे तर H Fm l तर B Fm l Weber वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला किंवा हे युनिट आहे आता फ्लक्स A B A हे क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि B फ्लक्स डेन्सिटी आहे तर A B म्हणजे B Fm l म्हणजे Fm l तर याचा अर्थ ∅ Fm l A लिहू शकतो किंवा Fm R लिहू शकतो किंवा P Fm लिहू शकतो तर R खरं तर l A M आहे हे अँपिअर टर्न पर वेबर युनिटी आहे त्याला मग्नेटिक सर्किटचा रिल्यक्टन्स म्हणतात किंवा P 1 R त्याला वेबर पर अँपिअर टर्न असे म्हणतात तर येथे R हे अँपिअर टर्न पर वेबर आहे आणि P हे R चे रिसिप्रोकल आहे रिल्यक्टन्स फक्त वेबर असेल हे युनिट वेबर असेल किंवा मग्नेटिक सर्किटच्या या भौतिक व्याप्तीचे अँपिअर टर्न असेल तर प्रत्यक्षात DC सर्किटमध्ये जर Fm ची तुलना प्रत्यक्षात DC सर्किटमधील व्होल्टेज emf तर येथे ते mmf आहे केली तर आता ∅ प्रत्यक्षात DC सर्किटमध्ये असे म्हणुया की जर ते करंट असेल तर येथे मग्नेटिक सर्किटच्या अनुरूप एक फ्लक्स आहे आणि R हा DC सर्किट मध्ये रेसिस्टन्स आहे तर मग्नेटिक सर्किटमध्ये रिल्यक्टन्स आहे ती फक्त त्याच्याशी साधर्म्य साधणारी आहे आणि DC सर्किटमध्ये परमियन्स g 1 R आहे येथे कण्डक्टन्स म्हणजे परमियन्स 1 R आहे जे वेबर पर अँपिअर टर्न आहे म्हणून मग्नेटिक सर्किटचे परमियन्स तर याचा अर्थ असा की जर मी ते सारणीच्या स्वरूपात मांडले जे एकसमान गोष्टी एकत्र करते इलेक्ट्रिकल सर्किट्स म्हणजे emf E हे मग्नेटिक सर्किटमध्ये एक व्होल्ट आहे ते Fm चे सादृश्य आहे करंट इथे I अॅम्पीयर आहे मग्नेटिक सर्किटमध्ये मध्ये ∅ फ्लक्स वेबर असेल आता इलेक्ट्रिक सर्किट मध्ये रेजिस्टन्स R ओहम असतो मग्नेटिक सर्किटमध्ये तो रिल्यक्टन्स R हे अँपिअर टर्न पर वेबर आहे किंवा हेन्री किंवा रिसिप्रोकल असेल हेन्री म्हणजे H 1 किंवा 1 हेन्री असेल आणि करंट I E R emf R माहित आहे आणि येथे फ्लक्स Fm R Fm हे E च्या अनुरूप आहे आणि रिल्यक्टन्स R हा रेजिस्टन्स R सोबत साधर्म्य आहे तर ∅ Fm R म्हणून याला प्रत्यक्षात mmf रिल्यक्टन्स असे म्हणतात येथे तो emf रेजिस्टन्स आहे म्हणजेच जो mmf रिल्यक्टन्स आहे आणि R rho l A रिल्यक्टन्सच्या बाबतीत माहित आहे तो lA आहे म्हणून l A0r तर यालाच इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट मधील साधर्म्य म्हणतात कधी मॅग्नेटिक सर्किट सोडवताना सुपर पोझिशनचे अनुसरण केले जाईल किंवा आता ∅ करंट होईल येथे मॅग्नेटिक सर्किट देखील काढता येते आणि यासारखे सोडवू शकतो तर गोष्टी अगदी सोप्या आहेत फक्त एक गोष्ट अशी आहे की हॅण्ड रूल बहुधा विविध कारणांसाठी लागू होतो तर कारण पोलारिटी हे मॅग्नेटिक सर्किटचे समतुल्य इलेक्ट्रिकल सर्किटसारखे का बनवतो हे माहित असणे आवश्यक आहे की म्हणजे काय असेल म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटसारखे साधर्म्य कोणते असेल आणि कोणते असेल ते प्रत्यक्षात हॅण्ड रूलने ठरवता येते ते पाहू तर आता जर DC सर्किट मॅग्नेटिक सर्किट बनवा तर हे Fm आहे आणि हे ∅ आहे हे R आहे वास्तविक हे कसे घेतले आहे की जर याकडे आलो तर या आकृतीला मध्ये पाहिले तर जर मी कंडक्टरला पकडले आणि अंगठा फ्लक्सची दिशा असेल तर याचा अर्थ समजा ही फ्लक्स लाइन आहे हा करंट आहे तर ही दिशा असल्याने प्रत्यक्षात करंट पॉझिटिव्ह टर्मिनलला लीड करतो ज्याला इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे त्याला DC सर्किट म्हणतात पॉझिटिव्ह टर्मिनलसाठी कोणताही व्होल्टेज सोर्स घेउ याचा अर्थ हे आहे आणि नंतर हे आहे तर हे Fm असेल Fm NI हे अँपिअर टर्न पर मीटर आहे याचा अर्थ असा आहे की फ्लक्सला कोणाची दिशा घ्यावी लागेल हे पहावे लागेल म्हणून जर कंडक्टरला पकडले तर फ्लक्स बाहेर येत आहे आणि नंतर रिल्यक्टन्स ठेवा आणि सर्किट क्लोज करा आणि यालाच ∅ ची दिशा म्हणतात तर प्रत्यक्षात ∅ Fm हे आहे तर ∅ Fm रिल्यक्टन्स आणि Fm N I l आहे म्हणून जेव्हा जेव्हा फ्लक्स या दिशेमध्ये घ्याल तेव्हा पहा की फ्लक्स याप्रमाणे बाहेर निघत आहे तर समानतेसाठी हे असेल हे आहे परंतु जर इतर मार्गाने पाहिले तर जर फ्लक्सची दिशा ही असेल तर हे असे आहे मग हे होईल आणि हे होईल फ्लक्सची दिशा ही आहे मला वाटते की ते मिळाले आहे मी ते बनवीन तर एकदा हे समजून घेतल्यावर मॅग्नेटिक सर्किट खूप सोपे आहे असे कळेल म्हणूनच हे सर्किट DC सर्किटला अनुरूप काढले गेले आहे हे सर्किट DC सर्किटशी साधर्म्य आहे म्हणून ∅ Fm रिल्यक्टन्स तर हा पद्धतीने सर्किट काढू शकतो आपण एक किंवा दोन प्रॉब्लेम्स या प्रकारच्या सर्किटचा वापर करून कसे सोडवायचे हे देखील पाहू शकतो तर हे एक DC सर्किट आहे जे मॅग्नेटिक सर्किटचे अनुरूप आहे पुढे ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे पुढे फ्रिंजींग आहे ते फ्रिंजिंग फ्लक्स आहे जी एअर गॅप आहे आणि हा एक कोर आहे हा आणखी एक कोर आहे ज्यामध्ये काही एअर गॅप आहे तर प्रत्यक्षात जर त्याकडे लक्ष दिले तर फ्लक्सची डेन्सिटी एकसमान नसते कोपरामध्ये तो काही वेगळा मार्ग घेईल थेट त्यापासून त्याकडे जात नाही तो काही वेगळा मार्ग घेत आहे म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक कोरमधील एअर गॅपने फ्लक्स फ्रिंज बाहेर पडून शेजारच्या एअर पाथमध्ये आकृती ४ मध्ये दाखवल्याप्रमाणे नॉन लिनियर पाथ घेतात म्हणून रिल्यक्टन्सची तुलना अंतराशी केली जाते याचा परिणाम नॉन युनिफॉर्म फ्लक्स डेन्सिटी आहे जो बाहेरून कमी होत आहे तर अशा परिस्थितीत इफेक्टिव एअर गॅप एरिया वाढवणे याला काय म्हणतात आणि ते अवरेज गॅप कमी करतात ज्याला अवरेज गॅप फ्लक्स डेन्सिटी म्हणतात फ्रिंजिंग इफेक्ट कोर फ्लक्स पॅटर्नला गॅप जवळच्या काही खोलीपर्यंत डिस्टर्ब करतो आणि फ्रिंजिंग इफेक्ट एअर गॅपच्या लांबीसह वाढतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते लांबीवर अवलंबून आहे तर याचा अर्थ असा आहे की समजा जर या एअर गॅपची लांबी वाढली तर फ्रिंजिंग इफेक्ट देखील वाढेल तर याचा जरी या अभ्यासक्रमासाठी तपशीलवार अभ्यास करणार नाही फक्त फ्लक्स डेन्सिटी एकसमान नाही याची कल्पना देण्यासाठी या फ्रिंज इफेक्टीव एरियामुळे एक इफेक्टीव एअर कमी होत आहे म्हणून याला फ्रिंजिंग म्हणतात आता हिस्टेरेसिस लूप आहे इथे हिस्टेरेसिस लूप म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल कारण मॅग्नेटिक सर्किट मध्ये हे दिसेल म्हणून हे हिस्टेरेसिस लूप तर समजा हे आकृती 5 मध्ये आहे ते काढले गेले आहे आता समजा एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे पूर्णपणे डीमॅग्नेटाइज्ड आहे जे B H 0 आहे आता साधारणपणे जर ते बनवायचे असेल तर जे फेरोमॅग्नेटिक मटेरियलला पूर्णपणे डिमॅग्नेटाइझ करायचे आहे आकृतीकडे जाण्यापूर्वी काय करावे लागेल B H 0 करा म्हणजे I हा 0 असावा जर H 0 असेल तर I हा 0 असावा तर काय करू शकतो म्हणजे मॅग्नेटाइझिंग करंट I ची दिशा उलट करून हे B H 0 बनवा मॅग्नेटाइझिंग करंटची दिशा उलट करण्यासाठी आणि त्याच वेळी हळूहळू करंट शून्यपर्यंत कमी करावे लागेल तरच B H 0 मिळेल आणि ज्यामुळे मॅग्नेटिक फिल्ड स्ट्रेंथ H चे मूल्य वाढते आणि संबंधित फ्लक्स डेन्सिटी B मोजले जाते तर या प्रकरणात काय घडेल फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे पूर्णपणे डीमॅग्नेटाइज्ड केले जाते म्हणजे याचा अर्थ ते 0 पासून सुरू होत आहे आता मी काय करू शकतो ते बनवल्यानंतर मी H वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे तर H म्हणजे करंट वाढवणे म्हणजे हा o g b पाथचा अवलंब करेल तर त्या स्थितीत H काय होईल मॅग्नेटिक फिल्ड स्ट्रेंथ H चे मूल्य वाढते आणि संबंधित फ्लक्स डेन्सिटी B मोजली म्हणजे याचा अर्थ आता H मूल्य वाढत आहे नंतर ते ओरिजिन 0 पासून सुरू होईल कारण फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे पूर्णपणे डीमॅग्नेटाइज्ड केले जाते आता H वाढवत आहे याचा अर्थ करंट I वाढवत आहे तर अशा परिस्थितीत करंट वाढविल्यानंतर काय होईल डोमेन प्रत्यक्षात अलाईन होण्यास सुरवात करतात आणि परिणामी B आणि H मधील संबंध कर्व o g b ने दर्शविला जातो तर हे कर्व o g b आहे ही मध्य रेषा आहे हे ही मध्यम कर्व o g b समजा ते H पर्यंत पोहोचले आहे आता जर याकडे आले तर आता H च्या विशिष्ट मूल्यानुसार o y मध्ये दाखवल्याप्रमाणे बहुतेक डोमेन हे अलाईन असतील आणि फ्लक्स डेन्सिटी आणखी वाढवणे कठीण होईल मटेरियल स्टॅच्यूरेटेड असल्याचे म्हटले आहे अशा प्रकारे सॅच्युरेशनमुळे फ्लक्स डेन्सिटी वाढत आहे आता करंट वाढत आहे ते मूल्य oy पर्यंत पोहोचेल हे o आहे आणि हे y हे oy आहे म्हणून त्यानंतर जरी Hmax म्हणजेच I वाढवण्याचा प्रयत्न केला तरी फ्लक्स डेन्सिटी वाढत नाही असे लक्षात येईल त्यामुळे सॅच्युरेशननंतर हे मॅक्सीमम मूल्य आहे आणि ही मॅक्सीमम फ्लक्स डेन्सिटी आहे आणि असे म्हणू शकतो की हे स्टॅच्यूरेटेड आहे तर म्हणूनच इथे असे लिहिले आहे की त्यानंतर फ्लक्स डेन्सिटी वाढणार नाही मटेरियल स्टॅच्यूरेटेड असल्याचे म्हटले आहे आता ते स्टॅच्यूरेटेड आहे अशा प्रकारे सॅच्युरेशन फ्लक्स डेन्सिटी B r आहे तर हा Hmax आहे आणि हा Bmax आहे यालाच Bmax म्हणतात ते स्टॅच्यूरेटेड आहे आता आणि एक गोष्ट आहे हे B r स्टॅच्यूरेटेड म्हणून वाचू नका प्रत्यक्षात ते नंतर दिसेल ते प्रत्यक्षात B रेसिडूअल आहे म्हणून त्याकडे येऊ तर त्यानंतर आता काय करायचे जर H ची मूल्ये आता कमी झाली तर ती कमी करण्याचा प्रयत्न करा असे आढळले की फ्लक्स डेन्सिटी कर्व b c चे अनुसरण करते आता जेव्हा b c कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा आता करंट कमी करण्याचा प्रयत्न करा समजा मी या कर्वमध्ये करंट का कमी करत आहे तर तो या दिशेने वाटचाल करत आहे म्हणून आपल्याला असे दिसेल की जेव्हा H 0 असतो तेव्हा मटेरियल मध्ये काही फ्लक्स असेल याला प्रत्यक्षात रेसिडूअल फ्लक्स म्हणतात तर हे o c प्रत्यक्षात o ते c म्हणजे B r आहे तो प्रत्यक्षात रेसिडूअल फ्लक्स आहे म्हणून जरी H 0 असले परंतु काही रेसिडूअल मॅग्नेटिझम तेथे असेल यालाच रेसिडूअल फ्लक्स म्हणतात आणि हे रेसिडूअल फ्लक्स डेन्सिटी आहे आता जर पुढे करंटची दिशा उलट केली तर आता ही बाजू पुढे सरकत आहे काही बिंदू o d वर येईल हा बिंदू o d तर तेथे उलट दिशेने काही मूल्य असेल जे H मूल्य असेल किंवा करंटची दिशा उलट करत आहे त्या वेळी हे मूल्य सापडेल ज्याला हे फ्लक्स डेन्सिटी म्हणतात हे मूल्य हळूहळू आणि हळू हळू 0 वर येत आहे त्या वेळ या ठिकाणी B 0 सापडेल तर काय घडत आहे प्रथम ते येथून आहेत वाढवून ते सॅच्युरेशनपर्यंत पोहोचेल सॅच्युरेशन फ्लक्स डेन्सिटी आठवा मग हा Bmax नंतर करंटची दिशा उलटवत आहे जेव्हा उलट केला जातो याचा अर्थ तेव्हा करंट कमी होत आहे आता करंट कमी होत आहे उलट होत नाही करंट कमी करत आहे तर येथे या पॉईंटवर येईल येथे काही रेसिडूअल फ्लक्स असेल पुढे करंटची दिशा उलटी करत आहे म्हणून ते या भागावर येईल जेथे H मूल्य मिळेल ते निगेटिव्ह असेल आणि या ठिकाणी फ्लक्स डेन्सिटी B ही 0 असेल समान फीलोसोफी घडेल जर पुढे निगेटिव्ह दिशेने करंट वाढवला म्हणजे या गोष्टीचा अर्थ आहे तो ज्या प्रकारे इथे पोहचला आहे तसाच होईल आणि तो एक पॉइंट मिळेल म्हणून जसे तिथे सॅच्युरेशन पॉईंट होईल आणि पुन्हा या दिशेने पुन्हा पुढे जात आहोत या निगेटिव्ह करंट या बाजूने हळूहळू आणि हळूहळू कमी होत आहे आणि या टप्प्यावर येत आहेत म्हणून पुन्हा काही रेसिडूअल मॅग्नेटिझम पुन्हा येथे येईल आणि शेवटी पुन्हा या बिंदू नंतर पूर्वीप्रमाणेच पहा तो याप्रमाणे येईल आणि शेवटी तो याप्रमाणे येईल तर अशा प्रकारे B H लूप पूर्ण होईल तर प्रत्यक्षात यालाच फेरोमॅग्नेटिक मटेरियलसह B H कर्व म्हणतात तर ही गोष्ट हेच आहे जे समजले आहे हे मग्नेटीक सर्किटप्रमाणे होणार नाही म्हणून समजावून सांगावे लागेल मग त्यावर थोडेसे समजून घ्यावे लागेल म्हणजे याचा अर्थ येथे सर्व काही दिले आहे येथून ते सुरू होईल परंतु शेवटी ते असे हलेल तर थोडे टप्पा टप्प्याने पुढे जाऊ मी इथे जे काही लिहिले आहे आणि मी जे काही म्हणेन आणि ते यामागील फीलोसोफी आहे तर येथे देखील जे मी सांगितले ते सर्व येथे लिहिले आहे आणि एक गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक फिल्ड स्ट्रेन्थ जी रेसिडूअल मॅग्नेटिझम काढून टाकण्यासाठी आवश्यक असते त्याला कोअरसिव फोर्स म्हणतात तर या वेळी या मूल्यामध्ये हे मूल्य o d आहे हा भाग o d आहे फ्लक्स डेन्सिटी 0 करण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे हे o d आवश्यक आहे जे H o d आहे हे निगेटिव्ह मूल्य असेल याला प्रत्यक्षात कोअरसिव फोर्स म्हणतात मला ते स्पष्ट करू द्या खरं तर रेसिडूअल मॅग्नेटिझम काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या मॅग्नेटिक फिल्ड स्ट्रेन्थ o d आहे ज्याला कोअरसिव फोर्स म्हणतात तर हिस्टेरेसिस आणि एडी करंट लॉसेस जेव्हा मॅग्नेटिक मटेरियल फ्लक्स डेन्सिटीच्या सायक्लीक व्हेरिएशनमधून जाते तेव्हा त्यामध्ये हिस्टेरेसिस आणि एडी करंट पॉवर लॉसेस होतात ज्याला एकत्रितपणे कोर लॉस म्हणून ओळखले जाते कोर लॉस म्हणजे हिस्टेरेसिस लॉस एडी करंट लॉस नंतर या टॉपिकनंतर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये पाहू म्हणून आणि उष्णतेच्या स्वरूपात दिसतात तर तापमान वाढ ट्रान्सफॉर्मरची रेटिंग आणि एफिशियन्सी निश्चित करण्यासाठी कोर लॉस महत्वाचे आहे आपण ते मशीन आणि इतर AC ऑपरेटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरणांमध्ये पाहू तर आता हिस्टेरेसिसमुळे होणारा पॉवर लॉस हे प्रत्यक्षात एक एम्पेरिकल फॉर्म्युला Ph Kh f Bmaxn V वॅट आहे तर V हे व्होल्टेज नाही V मटेरियलचे मूल्य आहे तर Kh कोर मटेरियलचे कॅरेक्टरस्टिक कॉन्स्टंट आहे n स्टेनमेट्झ एक्सपोनेंट त्याची रेंज 1 5 2 0 टिपिकल मूल्य 1 6 आहे म्हणून त्याला स्टेनमेट्झ कॉन्स्टंट म्हणतात आणि V मीटर क्यूबमधील मटेरियलचा व्हॉल्यूम हे V प्रत्यक्षात मीटर क्यूब व्हॉल्यूम आहे आणि f सप्लाय फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये आहे हिस्टेरेसिस लॉससाठीचे हे सूत्र आहे त्याचप्रमाणे एडी करंट पॉवर लॉस Pe Ke f 2 Bmax2 V वॅट ने दिले जाते आहे काही मटेरियलसाठी ते शोधू शकतो परंतु येथे हे डेरीवेशन दिलेले नाही आणि इतर गोष्टी दिल्या नाहीत फक्त हे लक्षात ठेवा की हे Pe Ke f 2 Bmax2 V वॅट आहे तर Ke हे कॅरेक्टरस्टिक कॉन्स्टंट आहे तर यापर्यंतच्या मग्नेटिक सर्किटवरील संबंधित थोड्या गोष्टी आहे आता पुढील मग्नेटीकली कपल्ड सर्किट आहे तर त्यांच्या दरम्यान कॉन्टॅक्टसह किंवा कॉन्टॅक्टशिवाय दोन लूपपैकी एकाद्वारे तयार केलेल्या मग्नेटिक फील्डमुळे एकमेकांवर परिणाम करतात ते मग्नेटीकली कपल्ड असल्याचे म्हटले जाते समजा त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्टसह किंवा कॉन्टॅक्टशिवाय दोन लूप आहेत परंतु दोन लूपपैकी एकाद्वारे तयार केलेल्या मग्नेटिक फील्डमुळे एकमेकांवर परिणाम करतात ते मग्नेटीकली कपल्ड असल्याचे म्हटले जाते मग दोन लूप आहेत जर एक लूपमधून टाईम सोबत बदलणारा करंट वाहत आहे आणि दुसऱ्या लूपमध्ये काही फ्लक्स असेल तो दुसर्या कॉइलला जोडला जात आहे आणि ते प्रत्यक्षात मग्नेटीकली कपल्ड असल्याचे म्हटले जाते आता मुच्युअल इंडक्टन्स आता जेव्हा दोन इंडक्टर किंवा कॉइल्स एकमेकांच्या जवळ आहेत नंतर सर्किट आकृतीमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स पाहू एका कॉइलमधील करंटमुळे तयार झालेला मॅग्नेटिक फ्लक्स दुसर्या कॉइलशी जोडला जातो त्यामुळे नंतर तिथे व्होल्टेज तयार होते आणि याला मुच्युअल इंडक्टन्स म्हणून ओळखले जाते याचा अर्थ जेव्हा दोन इंडक्टर किंवा कॉइल्स एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा एका कॉइलमधील करंटमुळे तयार झालेला मॅग्नेटिक फ्लक्स दुसर्या कॉइलशी जोडला जातो नंतर तिथे व्होल्टेज तयार होते या घटनेला मुच्युअल इंडक्टन्स म्हणून ओळखले जाते तर उदाहरणार्थ समजा हे एक साधे सर्किट आहे हा करंट सोर्स आहे जो सहज समजण्यासाठी i t ने दर्शविला आहे आणि v यामधील व्होल्टेज आहे हा फ्लक्स ∅ तो टाईमनुसार बदलणारा करंट आहे आणि हा फ्लक्स आहे आणि यात N टर्न आहेत तर N टर्न असलेल्या एका कॉइलमुळे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो तर या प्रकरणात ही फ्लक्सची दिशा आहे आणि हे N टर्न आहे तर त्या प्रकरणात फॅराडेच्या लॉनुसारFaraday's law म्हणून कॉईल मध्ये तयार झालेले व्होल्टेज हे टर्न N सोबत प्रपोर्शनल असेल आणि मॅग्नेटिक फ्लक्स बदलण्याचा टाईम रेट माहित आहेv N d ∅ d t म्हणजे याचा अर्थ v N d ∅ d t पण प्रश्न असा आहे की हा फ्लक्स ∅ हे करंट I वर अवलंबून आहे जर I कमी केले तर ∅ कमी होईल I वाढला तर∅ वाढेल तर हे ∅ प्रत्यक्षात I चे फंक्शन आहे तर त्या प्रकरणात काय होईल याचा अर्थ असा की हे समीकरण हे N d ∅ d t चेन रूल म्हणून लिहू शकतो तर d ∅ d t हे d ∅ d i d i d t असे लिहू शकतो तर ते d ∅ d i आणि d i d t आहे तर ही संज्ञा N d ∅ d i हे प्रत्यक्षात इंडक्टन्स L आहे याचा अर्थ v L d i d t हे आपण आधी देखील पाहिले आहे म्हणून L d i d t आणि L N L N d ∅ d i किंवा सर्वसाधारणपणे कधीकधी L लिहू शकतो मला ते स्पष्ट करू द्या याचा अर्थ कधीकधी L N ∅ i असे लिहू शकतो याचा अर्थ Li N ∅ गणितांसाठी Li N ∅ हे देखील आवश्यक आहे तर याचा अर्थ v L आणि L N d ∅ आहे म्हणून कॉइलचा इंडक्टन्स सामान्यतः सेल्फ इंडक्टन्स म्हणून ओळखला जातो तर हे प्रत्यक्षात या प्रकारच्या कॉइलसाठी सेल्फ इंडक्टन्स आहे आणि इथे याच्या आसपास दुसरी कॉइल नाही तर पुढे असे समजा की ज्यामध्ये दोन कॉइल मुच्युअल इंडक्टन्समध्ये आहेत M21 हा कॉइल 2 चा कॉइल 1 च्या संदर्भात मुच्युअल इंडक्टन्स आहे आता येथे i 1 t हे करंट सोर्स आहे आधीचे व्होल्टेज येथे v 2 असे मोजले जाते आणि दोन कॉइल्स आहेत म्हणून टोटल फ्लक्स लिंकेज ∅ 1 आहे हे कॉइल 1 आहे आणि हे कॉइल 2 आहे हे इंडक्टन्स L1 आहे इंडक्टन्स L2 आहे तर टोटल फ्लक्स ∅ 1 आहे म्हणून ∅ 1 1 कॉइल 1 साठी फ्लक्स लिंकेज आहे त्या व्यतिरिक्त दुसर्या मार्गासाठी ∅ 1 हे कॉइल 1 तसेच कॉइल 2 ला देखील लिंक करेल हे प्रत्यक्षात म्युचुअल फ्लक्स आहे तर हे ∅ 1 ∅ 1 1 ∅ 1 2 प्रत्यक्षात काय करत आहे ∅ 1 हा टोटल फ्लक्स आहे जो कॉइल 1 जोडतो परंतु ∅ 1 2 प्रत्यक्षात कॉइल 2 ला जोडतो हा दुसरा भाग आहे जो कॉइलला जोडतो तर ∅ 1 1 ∅ 12 हे कॉइल 1 ला जोडते आणि ∅ 1 2 फक्त कॉइल 2 ला जोडते तर ∅ 1 ∅ 1 1 ∅ 1 2 आणि म्युचुअल असे म्हणाल तेव्हा कॉइल 1 च्या टर्नची संख्या N1 आहे आणि कॉइल 2 च्या टर्नची संख्या N2 आहे आणि मुच्युअल इंडक्टन्स M21 हा कॉइल 2 चा कॉइल 1 च्या संदर्भात मुच्युअल इंडक्टन्स आहे जेव्हा M21 म्हणतो याचा अर्थ असा होतो की कॉइल 1 काही करंट i 1 ने एक्साईट केली आहे आणि ती गोष्ट आहे आणि मुच्युअल इंडक्टन्स M21 जेव्हाही M21 लिहा म्हणजे यालाच खरेतर मुच्युअल इंडक्टन्स म्हणतात कॉइल 2 चा कॉइल 1 च्या संदर्भात या प्रकारे वाचले जाईल